आपल्याला विद्यार्थ्यांना नवीन औपचारिक ज्ञानाशी संबंध जोडण्यात मदत करण्याचे महत्त्व माहित आहे जे त्यांच्या पूर्वीच्या ज्ञानासह अनेकदा वैचारिक असते जे वास्तविक जगाविषयी आहे जे लोक संवाद क्रियाकलाप यासारख्या सामाजिक परिस्थितींसह विद्यार्थ्यांच्या मनाशी जोडलेले आहे इत्यादी जेव्हा नवीन संकल्पना अमूर्त असतात तेव्हा शिकणार्याना समोरील आव्हाने आपल्याला देखील माहित आहेत आपण ई शिक्षणाची रचना करतो तेव्हा अनुसरण करण्याचे तत्व म्हणजे वास्तविक जगाच्या संपर्कावर जोर देण्यासाठी स्थिती निर्माण करणे आणि संदर्भित करणे महत्त्वाचे असते हे समजण्यापूर्वी पुढे प्रतिबिंबस्थानावर थांबू एखाद्या भौतिकशास्त्राच्या वर्गाचा विचार करा ज्यामध्ये प्रयोगशाळेचा घटक देखील असू शकतो कदाचित शाळेत ७ वी किंवा ८ वी किंवा ९ वी चा वर्ग असू शकतो तुम्हाला असे वाटते का प्रयोगशाळेत भौतिकशास्त्राचे प्रयोग करणे संदर्भित शिक्षण मानले जाऊ शकते आपली निवड करा आणि आपण पूर्ण झाल्यावर पुन्हा सुरू करा शिक्षणाची स्थिती निर्माण आणि संदर्भित करण्यासाठी आवश्यक निकषांपैकी एक म्हणजे शिकणारा वास्तविक जीवनाशी संबंध जोडतो तर भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेच्या प्रयोगांच्या बाबतीत जर तो प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितीशी प्रत्यक्ष शिक्षणास परिचित असलेल्या वास्तविक जीवनाशी थेट जोडलेला असेल तर तो संदर्भित केला जाऊ शकतो एक सुप्रसिद्ध उदाहरण असे आहे की जेव्हा विद्यार्थी विद्युत मंडळाचा प्रयोग करीत असतात जर प्रयोगाद्वारे त्यांना त्यांच्या घराच्या परिस्थितीशी संबंध जोडण्यास मदत केली तर उदाहरणार्थ विजेचा दिवा जळण्यापूर्वीच खूप चमकदार होईल म्हणून जर सर्किट विषयीच्या ज्ञानाद्वारे या दोन घटनांनी अभ्यासाशी जोडले जात असेल तर जर घरामध्ये विजेचा दिवा जळून खाक होतो तेव्हा काय घडत असेल तर ते संदर्भित शिक्षण मानले जाऊ शकते दुसरीकडे जर विद्यार्थी अशी जोडणी करू शकत नसतील तर आपण त्या शिक्षणास संदर्भित मानू शकत नाही एखाद्या विशिष्ट विषयावर शिकणाऱ्याचे पूर्वीचे ज्ञान धोरणात्मकपणे काढून घेण्याचा संभाव्य फायदा अनुक्रमित आणि संदर्भित शिक्षणास होऊ शकतो यामुळे नवीन परिस्थितीत शिकणारा आपले पूर्वीचे ज्ञान आणि सध्याचे ज्ञान लागू करण्याची शक्यता वाढवू शकतो आणि हे शिकार्यांना वास्तववादी कोंदणामध्ये ठेवते जिथे अनौपचारिकरित्या सामाजिक पद्धतीने आत्मसात केलेल्या पद्धती शिकल्या गेलेल्या औपचारिक ज्ञानाइतकीच मूल्यवान असतात ई शिक्षण संदर्भात शिक्षणास संदर्भित करण्याचे हे तत्व आपण कसे अंमलात आणू एक मार्ग म्हणजे आपण आधी पाहिलेले नक्कल किंवा खेळावर आधारित वातावरणाचा उपयोग करणे परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखादा क्रियाकलाप प्रदान करणे जिथे शिकणारा थेट खेळ किंवा प्रयोगात उपस्थित असलेल्या वास्तविक परिस्थितीत अमूर्त किंवा वैज्ञानिक किंवा औपचारिक ज्ञान लागू करतो दर्शविलेल्या उदाहरणामध्ये आपण जे पाहतो तो रक्तगट प्रकारचा खेळ आहे जो मदतीसाठी उदात्त माध्यमांनी विकसित केला आहे लोकांना नोबेल पुरस्कार मिळालेल्या कार्याचे तपशील समजून घेण्यात मदत करण्यासाठी या विशिष्ट खेळामध्ये खेळ एखाद्या रुग्णालयात कारच्या अपघातात बळी पडलेल्या आपत्कालीन विभागातील परिस्थितीचा समावेश आहे एखाद्या खेळाचा खेळाडू जो आपला विद्यार्थी आहे तो एक डॉक्टर आहे आणि तिला किंवा त्याने एखाद्या रुग्णाच्या रक्ताचा प्रकार ओळखला पाहिजे जेणेकरुन रक्तसंक्रमणादरम्यान योग्य प्रकारचे रक्त दिले जाऊ शकते खेळामध्ये खेळाडूने रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूस इंजक्शन खेचा आणि सोडा करून थोडे रक्त काढावे आणि नंतर रक्ताचा प्रकार तपासण्यासाठी रक्त तीन वेगवेगळ्या परीक्षा नळ्यांमध्ये घालावे मग शिकणाऱ्यास रासायनिक अभिक्रियाचा परिणाम पहावा लागेल आणि त्या आधारे रक्ताचा प्रकार ठरवावा लागेल म्हणूनच आपातकालीन कक्षाच्या संदर्भात काही रासायनिक अभिक्रिया वापरून रक्त गट शोधणे आणि रक्त प्रकार ओळखणे याविषयी अमूर्त संकल्पनेचा स्पष्ट उपयोग आहे रोल प्लेचा एक घटक देखील आहे जिथे शिकणारा थेट संबंध लावू शकतो दुसरे उदाहरण म्हणजे चौकशी शिकण्याची जागा वापरणे जिथे शिकणाऱ्यांना वास्तविक जीवनाची समस्या दिली जाते ज्यामध्ये त्यांना या घटनेच्या अंतर्गत वैज्ञानिक संकल्पना लागू केल्या पाहिजेत किंवा त्यांचे विश्लेषण करावे लागते आपण येथे दृश्यास्पद शिक्षण जागेची काही उदाहरणे पाहूया ज्यामुळे एखाद्या वस्तूच्या तरंगताना किंवा बुडण्यावर परिणाम होतो शिकाऊ किंवा खेळाडू मध्येही खेळासारखा एक किंचित घटक असतो जो संदर्भ समजण्यासाठी एका अभिमुखता अवस्थेत जातो आणि पुढच्या टप्प्यात तिला किंवा त्यास डूबणे किंवा तरंगणाऱ्यावर परिणाम होणारे घटक ओळखण्यासाठी आभासी प्रयोग करावे लागतील आणि त्यानंतर ते तपासणीच्या टप्प्यात एक गृहीतक बनवू शकतात त्यांच्या कल्पनेची चाचणी घेण्यासाठी ते बदल घडवून आणतात आणि त्यानंतर एक निष्कर्ष टप्प्यात येतो जेथे चर्चा आणि प्रतिबिंब घडतात आणि तयार झालेल्या गृहीतकांबद्दल शिकणार्याला निष्कर्ष काढावा लागतो चौकशी शिक्षण जागे मधील साधने कोणालाही त्यांच्या स्वत च्या विषयासाठी त्यांच्या स्वतःच्या सामग्रीसाठी चौकशीची जागा तयार करण्यास परवानगी देतात तर आपण ज्या विषयावर तेथे शिकवत आहात त्या आधारे आपण ई शाळा सामग्रीची रचना करीत आहात आपण दर्शविलेल्या साधनांचा वापर करून आणि आपल्या अभ्यासकांसाठी परिचित असलेल्या संदर्भात क्रियाकलाप तयार करू शकता आपल्या लक्षात ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिकण्याचा संदर्भ देणे म्हणजे केवळ एक उदाहरण देणे नव्हे प्रत्येक चांगला शिक्षक उदाहरणे देतो परंतु हे प्रत्यक्षात उदाहरणार्थातील औपचारिक आणि अमूर्त ज्ञान मिळवण्यात आणि क्रियाकलाप प्रदान करून परिस्थिती प्रदान करुन शिकायला मदत करत आहे तर शिकणाऱ्याने ही जोडणी करणे आवश्यक आहे जसे आपण शिकाऊ केंद्रीत दृष्टीकोन वापरुन ई शिक्षण सामग्रीची रचना करतो आपल्याला जे करण्याची आवश्यकता आहे ते संदर्भविषयक उदाहरणाभोवती शिकण्याच्या क्रियाकलापांची आखणी करणे आवश्यक आहे आपण संदर्भ काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही सामग्री तयार करीत आहोत त्यांच्यासाठी हे अत्यंत संबंधित आहे आणि शेवटी आपल्याला क्रियाकलाप तयार करणे आवश्यक आहे तर शिकणार्यांना औपचारिक अमूर्त संकल्पना वास्तविक जगाच्या अनौपचारिक कोंदणाशी जोडणे आवश्यक आहे हे करण्यासाठी आपल्याला आपल्या ई शिक्षण सामग्रीच्या संस्थेमधील रेषात्मकता संबंध तोडण्याची आवश्यकता असू शकते आणि ही खरोखर चांगली गोष्ट आहे अशी शिफारस केली जाते हे शिकणार्याला अमूर्त संकल्पना आणि वास्तविक जगाच्या परिस्थिती यासारख्या ई सामग्रीच्या विविध भागांमध्ये सहजतेने फिरण्यास सक्षम करेल हे शिकणार्याला धड्यांच्या विविध भागांमध्ये वारंवार प्रवेश करण्यास आणि आधी आलेल्या घटकांकडे परत जाण्यासाठी किंवा त्या आधी आलेल्या घटकांकडे परत जाण्यास सक्षम करेल हे सर्व शिकणार्यांना स्वतः समजून घेण्यासाठी त्यांचे ज्ञान गहन करण्यासाठी आणि नाते बनविण्यात सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत धन्यवाद